𝑝740 𝑚𝑚 𝑡27° 𝐶 या गोष्टी येथे दिल्या आहेत आपल्याला हे माहित आहे या किमती इक्वेशन मध्ये टाकल्यास 𝛿0 967 मिळतो

85 दिलेलं आहे डिसृप्तींव क्रिटिकल वोल्टेज चा फॉर्मुला 𝑉0 हा आहे हे सर्व माहित आहे जर या सर्व किमती इक्वेशन मध्ये टाकल्यावर 150 66 𝑘𝑉 हे उत्तर येते 𝑉0 म्हणजे डिसृप्तींव क्रिटिकल वोल्टेज आहे आता पुढे आहे व्हिज्युअल कोरणा आणि लोकल कोरणा म्हणजे नक्की काय या प्रश्नाचे एक ते दोन ओळींमध्ये उत्तर लिहून मला पाठवा लोकल कोरणा साठी दिलेल्या किमतीकडे पहा तर आपल्याला 𝑚𝑣0 72 मिळते व्हिज्युअल क्रिटिकल वोल्टेजसाठी हा फॉर्म्युला आहे सर्व किमती वोल्ट पर मीटर मध्ये बदलून घेतल्या तर 158 87 𝑘𝑉 हे उत्तर मिळते जनरल कोरणासाठी आपल्याला 𝑚𝑣0 82 दिले आहे लोकल कोरणासाठी मिळालेले उत्तर 158 87 इथे वापरुयात

ऑपरेटिंग वोल्टेज हे 𝑉𝑣 पेक्षा कमी असते आणि कोरणा होत नाही याचा अर्थ असा की हे वोल्टेज व्हिज्युअल क्रिटिकल वोल्टेज पेक्षा कमी असल्यास कोरणा लॉसहोत नाही आता उदाहरण 3 पाहूया 3 फेज 220 𝑘𝑉 50 𝐻𝑧 200 𝑘𝑚 लांबीच्या ट्रान्समिशन लाईनमध्ये 3 कंडक्टर त्रिकोणी पद्धतीने 5 𝑚 अंतरावर ठेवले आहेत म्हणजे 𝐷𝑒𝑞 5 𝑚 आहे प्रत्येकाची रेडियस1 𝑐𝑚 आहे हवेचे तापमान 30°𝐶 आणि प्रेशर 760 𝑚𝑚 आहे इरेगुलारिटी फॅक्टर 0 85 आहे तर होणारा कोरणा लॉस शोधा दरवेळी आपण कंडक्टर मधील अंतर समभुज त्रिकोणप्रमाणे गृहीत धरतो आता असे समजा की कंडक्टर आडवे ठेवले आहेत 𝑎𝑏 मधील अंतर 5 आहे 𝑏𝑐 मधील अंतर 5 आहे आणि 𝑎𝑐 मधील अंतर 10 आहे म्हणजे 𝑏 हा 𝑎 आणि 𝑐 च्यामध्ये आहे बाकीच्या सर्व किमती सारख्याच ठेवून कोरणा लॉस शोधा त्याची तुलना करा Now from equation 44 this is your Peeks formula that आता इक्वेशन 44 वरून म्हणजे पिक फॉर्मुलाpeeks formula 𝑓 50 𝐻𝑧 आहे 𝛿 शोधावा लागेल हे सूत्र वापरून 𝛿0 983 ही किंमत येते आता 𝑟 1𝑐𝑚 0 01 𝑚 दिला आहे आणि 𝐷 5 𝑚 आहे म्हणजे 𝐷𝑒𝑞 सुद्धा 5 𝑚 असेल कारण कंडक्टर समभुज अंतरावर ठेवले आहे आता हे पुढे सोडवल्यास हे उत्तर मिळते हे आर एम एस वोल्टेज आहे आता हे वरील वोल्टेज पेक्षा जास्त आहे तुम्ही वरील कॅल्क्युलेशन एकदा तपासून पहा आणि जर काही चूक आढळल्यास मला नक्की सांगा म्हणजे मला त्यामध्ये बदल करता येईल पिक फॉर्मुला मध्ये किलोवॅट पर कीलोमीटर पर फेज असे दिले आहे पण लाईन ची लांबी 200 𝑘𝑚 असल्यामुळे त्याला 200 ने गुणाकार केला आहे त्यामुळे 𝑃𝑐472 73 𝑘𝑊𝑝ℎ𝑎𝑠𝑒 प्रत्येक फेज साठी असे होईल येथे 3 फेज असल्यामुळे हा एकूण कोरणा लॉस असेल प्रत्येक धड्या साठी आपण काही उदाहरणे पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला सोपे जाईल आता आपण उदाहरण 4 पाहूयात 3 फेज ट्रान्समिशन लाईनमध्ये 3 कंडक्टर 4 𝑚 अंतरावर ठेवले आहेत प्रत्येकाची रेडियस1 𝑐𝑚0 01m आहे तर डिसृप्तींव क्रिटिकल वोल्टेज शोधा इक्वेशन 36b वरून डिसृप्तींव क्रिटिकल वोल्टेज चा फॉर्मुला हा आहे म्हणून हे सोडवल्या नंतर 𝑉0217 1 𝑘𝑉 हे लाईन टू न्यूट्रल वोल्टेज मिळते त्यामुळे डिसृप्तींव क्रिटिकल वोल्टेज √3×127 14 𝑘𝑉 हे असेल या उदाहरणांमुळे तुम्हाला धडा समजायला सोपे जाईल आता पुढे आहे हे उदाहरण 5 3 फेज ट्रान्समिशन लाईनमध्ये 3 कंडक्टरची रेडियस1 3 𝑐𝑚 आहे आणि अशाप्रकारे डिझाईन केली आहे की जर लाईन वोल्टेज 260 𝑘𝑉 𝑟𝑚𝑠 पेक्षा जास्त असेल तर कोरणा लॉस होईल तर कंडक्टर्समधील अंतर शोधा तर डिसृप्तींव क्रिटिकल वोल्टेज म्हणून या इक्वेशन 40 वरून आता असे गृहीत धरू की 𝛿1 आहे जर 𝛿 किंवा 𝑚 दिला नसेल तर तो 1 आहे असे समजावे म्हणून मी इथे 𝛿1 आणि 𝑚01 असे लिहीत आहे आता 𝑟1 013 𝑚 आणि 𝑉0150 11 ×103 𝑉 याचे वोल्ट मध्ये रूपांतर केले जर हे सोडवले तर 𝐷3𝑚 हे उत्तर मिळते तर कंडक्टर मधील अंतर 𝐷3𝑚 इतके असेल तर आता आपण उदाहरण 6 पाहूया 3 फेज ट्रान्समिशन लाईनमध्ये होणारा कोरणा लॉस 110 𝑘𝑉 असताना 55 𝑘𝑊 आणि 114 𝑘V असताना 100 𝑘𝑊 इतका असेल तर डिसृप्तींव क्रिटिकल वोल्टेज आणि 120 𝑘𝑉 वोल्टेज असताना कोरणा लॉस किती होईल थ्री फेज लाईन साठी कोरणामुळे होणारा पॉवर लॉस पिक फॉर्मुलानुसार असा दिला जातो आता वरील फॉर्मूला 𝑘𝑊𝑘𝑚 मध्ये दिला आहे कारण त्याला 3 ने गुणाकार केला आहे आता 𝛿 𝑓 𝑟 आणि 𝐷 हे सर्व कॉन्स्टंट आहेत असे समजू त्यामुळे 𝑃𝑐 हा 𝑉𝑛−𝑉02सोबत प्रपोर्शनल आहे म्हणून आपण 𝑃𝑐𝐾𝑉𝑛−𝑉02असे लिहू शकतो याला इक्वेशन 1 समजू तर आता इथे हे दिले आहे जेव्हा काही दिले नसेल तर लाईन वोल्टेज गृहीत धरावे म्हणून हे लाईन ते न्यूट्रल वोल्टेज आहे जेव्हा दोन लाईनमध्ये 𝑃𝑐55 𝑘𝑊 𝑉𝑛110 𝑘𝑉 असेल तर याचा अर्थ असा की हे लाईन ते न्यूट्रल वोल्टेज आहे म्हणजे तुम्ही असे लिहू शकता हे इक्वेशन 1 आहे त्याप्रमाणे जेव्हा असेल आणि तुम्ही पुन्हा एकदा तेच इक्वेशन वापरून असे लिहू शकता हे इक्वेशन 2 आहे आता इक्वेशन 1ला 𝐾 ने भागाकार करूयात असे केल्याने 𝐾 निघून जाईल आता इक्वेशन 1ला इक्वेशन 2 ने भागाकार करूयात असे मिळेल किंवा असे मिळेल जर तुम्ही हे स्क्वेअर रूट सोडवले तर असे मिळेल 𝑉057 𝑘𝑉 असेल म्हणूनच दुसर्या बाबतीत आपल्याला माहित आहे की जर वोल्टेज 120 𝑘𝑉 असेल तर कोरणा लॉस किती होईल येथे 120 𝑘𝑉 चे लाईन ते न्यूट्रल वोल्टेज मध्ये रूपांतर केले आहे इक्वेशन 3 भागिले 1 असे केल्यास असे मिळेल पण याआधी आपण 𝑉057 𝑘𝑉 इतका शोधला आहे म्हणूनच असे होईल जर तुम्ही हे सोडवले तर 𝑊 196 म्हणून लाईन टू लाइन डिसृप्तींव क्रिटिकल वोल्टेज हे असेल कारण 𝑉0 57 𝑘𝑉 हे आपल्याला मिळाले आहे म्हणूनच लाईन टू न्यूट्रल डिसृप्तींव क्रिटिकल वोल्टेज 57 98 72 𝑘𝑉 एवढे असेल या सर्व उदाहरणांमुळे तुम्हाला सोपे वाटत असेल आता आहे उदाहरण 7 आहे 220 𝑘𝑉 50 𝐻𝑧 3 फेज ट्रान्समिशन लाईनमध्ये 3 कंडक्टरची रेडियस1 4 𝑐𝑚 आहे त्रिकोणी पद्धतीने 3 𝑚 अंतरावर ठेवले आहेततापमान 27° 𝐶 आणि प्रेशर 750 𝑚𝑚 आहे m00 80 दिला आहे तर कोरणा लॉस शोधा डिसृप्तींव क्रिटिकल वोल्टेज हे सूत्र आपल्याला माहित आहे 𝑟1

80 𝑝750 𝑚𝑚 हे सर्व दिलेले आहे

आणि 𝐷𝑒𝑞 3 𝑚 दिलेला आहे माहित असलेल्या सर्व किमती या इक्वेशन मध्ये भरल्या आहेत म्हणून 𝑉0124 97 𝑘𝑉𝑝ℎ𝑎𝑠𝑒 हे उत्तर मिळाले आता पिक फॉर्मुलाPeeks formula चा वापर करू म्हणून

0534 𝑘𝑊𝑘𝑚𝑝ℎ𝑎𝑠𝑒 हे उत्तर मिळाले आता असे समजूया की लाईन 100 𝑘𝑚 लांब आहे तर 𝑃𝑐5 जर 3 फेज लाईन असेल तर 𝑃𝑐16 02 𝑘𝑊 असेल 100 𝑘𝑚 लांबीच्या लाईन साठी कोरना लॉस खूप जास्त असेल एका इंजिनियरला ट्रान्समिशन लाईन तयार करताना या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो ते करत असताना सर्व अडचणी आणि परिस्थितींचा आढावा घ्यावा लागतो अशाप्रकारे कोरना हा धडा येथे संपला आहे आता पुढे आपण सॅग आणि टेन्शन यांचे विश्लेषण पाहणार आहोत ट्रान्समिशन लाईनचे सॅग आणि टेन्शन पाहिल्यानंतर आपण लोड फ्लोची डिस्ट्रीब्यूशन सिस्टीमपाहणार आहोत ते तुम्हाला अतिशय प्रभावी वाटेल कारण आजच्या काळात नूतनीकरण योग्य किंवा डिस्पेरसिबल किंवा नॉन डिसपर्सिबल डीजीमुळे डिस्ट्रीब्यूशन सिस्टीमला खूप महत्त्व आले आहे सॅग आणि टेन्शन यांच्या विश्लेषणनंतर आपण कपॅसिटरच्या लोड फ्लो चे डिस्ट्रीब्यूशन वोल्टेज स्टॅबिलिटी लोड फ्रिक्वेन्सी कंट्रोल आणि युनिट कमिटमेंट या सर्व गोष्टी पाहणार आहोत या सर्व गोष्टी अतिशय मनोरंजक आहेत सॅग आणि टेन्शन यांचे विश्लेषण तुम्हाला थोडे माहित आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाहिले असेल की जेव्हा ट्रान्समिशन लाईन दोन टॉवरच्या मध्ये जोडलेल्या असतात तेव्हा त्या सरळ नसतात त्या मध्यभागी थोड्या प्रमाणात वाकलेल्या असतात याचे कारण त्यांचे वजन आणि हवेचा दबाव हे आहे तर आता आपल्याला उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे होणारा सॅग शोधायचा आहे उन्हाळ्यात तापमान वाढते म्हणून सॅग जास्त असू शकतो आणि हिवाळ्यामध्ये तापमान कमी असल्यामुळे सॅग कमी असू शकतो आपण सॅग आणि टेन्शन या दोन्हींवर तापमान बदलाचा आणि बर्फ साठलेल्या कंडक्टर चा कसा परिणाम होतो हे पाहणार आहोत आपण कंडक्टरचे वेगवेगळे प्रकार टॉवरची वेगवेगळी ठिकाणे जसे की सखल पृष्ठभाग नदी वरून जाणारा टॉवर डोंगराळ भाग या सर्व बाबी लक्षात घेणार आहोत सॅग आणि टेन्शन हा थोडा मोठा धडा आहे आधी आपण याची थोडी माहिती घेऊ आणि मग त्याबद्दलचे मॅथेमॅटिक्स पाहू ट्रान्समिशन लाईनसाठी आणि डिस्ट्रीब्यूशन लाईन बनवण्यासाठी सॅग आणि टेन्शन यांचे विश्लेषण खूप महत्त्वाचे आहे इलेक्ट्रिक सर्विस ची कंटिन्युटी आणि क्वालिटी कंडक्टर व्यवस्थित बसवले आहेत की नाही यावर अवलंबून असते त्यामुळे डिझाईन इंजिनियरने जास्त तापमान हवा आणि बर्फ साठणे यामुळे होणारे सॅग आणि टेन्शन यांचा कंडक्टरवर होणारा परिणाम आधीच लक्षात घेतला पाहिजे जेव्हा ते कंडक्टर बनवत असतात तेव्हा अत्यंत जास्त तापमान हवा आणि बर्फ यांसारख्या बाबी लक्षात घेत असतात ट्रान्समिशन लाईन बांधताना उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात किती सॅग आणि टेन्शन असते हे माहीत असणे गरजेचे आहे उन्हाळ्यामध्येकंडक्टरचा विस्तार जास्त होतो त्यामुळे सॅग जास्त असेल हिवाळ्यात कंडक्टरचा विस्तार होत नाही त्यामुळे टेन्शन जास्त असेल आणि कधीकधी जास्त टेन्शनमुळे कंडक्टर तुटण्याची शक्यता असते त्यामुळे कंडक्टर दोन टॉवरमध्ये बांधताना खूप सार्या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे आणि जेव्हा कंडक्टर उभ्या पद्धतीने बांधले जातात तेव्हा जास्त काळजी घेणे गरजेचे आहे कारण उभ्या पद्धतीने बांधल्या जाणाऱ्या कंडक्टर मध्ये सॅग जास्त असेल म्हणून 3 फेज कंडक्टर समान पद्धतीने ठेवले पाहिजेत दोन टॉवरमध्ये कंडक्टर बांधताना या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट आहे कंडक्टरची लोड पर युनिट लेन्थ म्हणजे दोन टॉवर मधील अंतर किती आहे जसे की 100 𝑚 किंवा 200 𝑚 आणि हे कुठल्या प्रकारचे वोल्टेज वाहत आहे आणि टॉवरची उंची किती आहे तर याबाबतीत कंडक्टर वर किती लोड आहे आणि कण्डक्टर लोड पर युनिट लेन्थ किती आहे हे महत्त्वाचे आहे दुसरी गोष्ट म्हणजे कंडक्टर वर किती टेन्शन आहे म्हणजे दोन टॉवरमध्ये किती अंतर आहे त्याचबरोबर तापमान किती आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आता पुढे आपल्याला कंडक्टरवर लोड निर्माण करणाऱ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्यापैकी पहिली गोष्ट असेल कंडक्टर चे वजन त्यानंतर कंडक्टरवर साठणाऱ्या बर्फाचे वजन कारण पर्वतीय भागामध्ये असे होण्याची शक्यता असते कंडक्टरच्या विरुद्ध दिशेने वाहणारी हवा सुद्धा लक्षात घेतली पाहिजे नंतर आपण कंडक्टर विरुद्ध वाहणाऱ्या हवेचे सूत्र पाहणार आहोत तर कंडक्टरचे संपूर्ण वजन म्हणजे कंडक्टरचे स्वतः वजन आणि हवेचा दबाव यांची बेरीज होय सर्व प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन कंडक्टर बनवावा लागतो हवेचा दबाव दिशा आणि वेग या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत कंडक्टरच्या विरुद्ध दिशेने वाहणारे वारे यांसारख्या प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेतल्या पाहिजेत आपण नंतर याचे सूत्र पाहणार आहोत एक चांगल्या प्रकारचे आणि आर्थिक दृष्टीने योग्य डिझाईन असण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत टॉवरची उंची जास्त नसावी म्हणून कंडक्टरचा सॅग कमी असला पाहिजे म्हणजे सॅग कमी असेल तर टॉवरची उंची कमी असेल आणि जर सॅग जास्त असेल तर टॉवरची उंची जास्त असेल दुसरी गोष्ट अशी की जमिनीपासून योग्य उंचीवर असावे तिसरा मुद्दा असा कंडक्टर्स मधील आडवे अंतर गरजेपेक्षा जास्त असणे टाळावे कारण त्यामुळे ते हालत राहू शकतात अजून एक गोष्ट आहे ज्यामुळे कंडक्टरचा सॅग वाढतो कारण कंडक्टर दोन टॉवरमध्ये बांधल्यामुळे त्यावर ताण येतो या ताणामुळे कंडक्टर वर घेतला जातो आणि याच वेळी कंडक्टर लांबला जातो कंडक्टर लांबल्यामुळे त्याच्यावरील ताण कमी होऊन सॅग वाढतो कंडक्टरवर आलेल्या ताणामुळे तो लांबला जातो आणि सॅग वाढतो याबद्दलचे सूत्र आपण पण नंतर पाहणार आहोत कारण अजून आपल्याला कंडक्टरच्या क्रॉस सेक्शन वरील टेन्शन पाहायचे आहे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू